मागच्या लेक्चर बेसिक्स ऑफ इंडस्ट्रियल आय ओ टी इंडस्ट्रियल प्रोसेसेस पार्ट 1 मध्ये आपण इंडस्ट्रियल प्रोसेस त्याचे निरनिराळे फंक्शनल अस्पेक्ट स्मार्ट फॅक्टरी अट्ट्रिब्यूट इत्यादी गोष्टी प्रोसेस च्या दृष्टीने पहिल्या या लेक्चरमध्ये इंडस्ट्रियल आय ओ टी मधील इंडस्ट्रियल प्रोसेस इम्प्लिमेंट करण्याच्या काही केस स्टडीज पाहूया वेगवेगळ्या कंपन्यांनी इंडस्ट्रियल आय ओ टी प्रोडक्शन प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस साठी वापरले आहे हे त्यांच्या केस स्टडीज आहे आपण काही हाय लेवलची उदाहरण पाहूया प्रत्येक इंडस्ट्रीचे इंडस्ट्रियल आय ओ टी बद्दलचे निरनिराळे इम्पलेमेंटेशन आणि डिप्लोयमेंट यासंदर्भात स्वतःचे डिटेल अंडरस्टँडिंग असते कोणत्या कंपन्यांनी कशाप्रकारे इंडस्ट्रियल आय ओ टीचे इम्पलेमेंटेशन केले आहे आहे हे आपण हाय लेवल ला समजून घेऊयात इंडस्ट्रि 4 0 बद्दल चर्चा करताना त्याचे निरनिराळे पर्स्पेक्टिव्ह आणि सेक्टर समजून घेणे आवश्यक आहे स्मार्ट रोबोटिक्स हेइंडस्ट्रियल आय ओ टी बद्दल चर्चा करताना खूप महत्त्वाचे आहे आजकल मशनरी ना रोबोटिक्स इक्विप असते बरेचदा मशीन ऑटोनॉमस मोड मध्ये काम करत असतात तेथे कोणत्याही प्रकारचे ह्यूमन इंटर्वेंशन नसते किंवा असले तरी अगदीच कमी प्रमाणात असते स्मार्ट रोबोटिक्स हे इंडस्ट्रीमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणावर डिप्लाय करण्यात आले आहे दुसरे म्हणजे भविष्यातील फॅक्टरी या इंटेलिजंट मॅन्युफॅक्चरिंग स्मार्ट वेअर हाऊसिंग आणि एयर अॅज अ सर्विस या प्रकारातील असतील एयर अॅज अ सर्विस ही टर्म इंडस्ट्रीजने नव्याने वापरण्यात आणली आहे त्याबद्दल आपण लवकरच बोलू इंडस्ट्रीमध्ये एअर कॉम्प्रेसर स्मार्ट पद्धतीने कसे काम करू शकतात या बद्दल डिटेल मध्ये हे बोलू मायनिंग स्मार्ट लॉजिस्टिक ट्रेकिंग आणि ट्रेसिंग या सेक्टरमध्ये इम्प्रोवमेंट होणे शक्य आहे इंडस्ट्रियल आय ओ टी च्या समावेशा मुळे वरील सर्व सेक्टर मध्ये मशनरी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि ऍक्टिव्हिटीज स्मार्ट झाल्या आहेत विविध क्षेत्रात कार्यरत असलेली आय सी पि दास एक कंपनी आहे कंपनी एनेर्जी सेक्टर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सेफ्टी आणि मशीन टू मशीन या क्षेत्रात कार्यरत आहे त्यांनी इंडस्ट्री 4 0 हे प्रत्येक क्षेत्रात समाविष्ट केले आहे उदाहरणार्थ एनर्जी सेक्टरमध्ये एनर्जी मॅनेजमेंट पोल्युशन मॉनिटरिंग एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग स्मार्ट होम आणि स्मार्ट ऑफिस सेट अप करण्यासाठी वापर होतो मशीन टू मशीन संदर्भात सप्लाय चेन ऑटोमेशन लॉजिस्टिक मोशन कंट्रोल स्टोरेज अँड पॅकेजिंग इत्यादी मॅन्युफॅक्चरिंग संदर्भात मशीन इंटरनेटवरकिंग सिस्टीम हेल्थ डायगणोसिस सिस्टीम हेल्थ मॉनिटरिंग प्रोडक्शन इफिशियंशी रिमोट मॅनेजमेंट इत्यादी सेफ्टी संदर्भात प्लांट सेफ्टी इन्फॉर्मशन सिक्युरिटी सर्वेलिएलियन्स एन्व्हायरमेंटल सेफ्टी डोमेन मध्ये कंपनीने इंडस्ट्रियल आय ओ टी व इंडस्ट्री 4 0 आधारित सोल्युशन डिप्लाय केले आहेत केटरपिलर कंपनी आहे आणि मला वाटते की तुमच्यापैकी बरेच जण आधीपासूनच या कंपनी कॅटरपिलरशी परिचित आहात कंपनी हेवी मशनरी डोमेन मध्ये आहे त्यांचे विविध प्रॉडक्ट आहे या कंपनीने आय ओ टी आणि अगुमेंन्टेड रिअलिटी सोलुशन्स तयार केले आहेत ती इंडस्ट्री 4 0 साठी पुढची स्टेप आहे अगुमेंन्टेड रिअलिटी मुळे आपल्याला मशीनचे रिअल टाईम स्टेटस मशीनची कंडिशन कळू शकते साधारणता कंपनीने स्मार्ट आउटपुट प्रोडक्शन करणारे मशीन तयार केले आहेत इंडस्ट्रियल आय ओ टी आणि अगुमेंन्टेड रिअलिटी त्याच्या मदतीने रियल टाईम मशीन स्टेटस मॉनिटरिंग कंडिशन मॉनिटरिंग शक्य आहे खरे तर मशीन देखील इंटर्कनेक्टेड आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारचा डेटा एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रान्सफर करत असतात अशा प्रकारचा गोळा केलेला डेटा युजरला वेगवेगळ्या प्रकारच्या ऍप्लिकेशन द्वारा किंवा इन्स्ट्रक्शन द्वारा उपलब्ध करून दिला जातो हा डेटा फ्युचर फेलयुअर प्रेडिक्शन किंवा बजेट रिलेटेड इशू हँडल करण्यासाठी वापरला जाऊ शकतो आपल्याकडे सेन्सर्स इक्विप आणि अॅक्ट्युएटर्स इक्विप हेवी मशनरी आहेत आणि त्या हेवी मशनरी खूप मोठ्या प्रमाणावर वायरलेस नेटवर्क वर डेटा जनरेट करत असतात अशा प्रकारचा डेटा प्रोसेस करण्यासाठी अगुमेंन्टेड रियालिटी एप्लिकेशनची मदत होते त्याबद्दल आपण मागच्या लेक्चर मध्ये समजून घेतले आहे त्यानंतर यूजर ला सिस्टीमचा एक्सेस स्मार्ट पद्धतीने मिळतो ते सिस्टीम पाहू शकतात आणि युज करू शकतात एमेझॉन या लॉजिस्टिक सेक्टर मधल्या प्रसिद्ध कंपनी बद्दल आपण सगळे जण ऐकून आहात प्रत्येक कंपनी प्रमाणे एमेझॉन कडे त्यांचे स्वतःचे सप्लाय चेन आहे एमेझॉन कंपनीने त्यांचे स्वतःचे सप्लाय चेन मॅनेजमेंट स्मार्ट लॉजिस्टिक मॅनेजमेंट आय ओ टी च्या मदतीने इम्प्लिमेंट केले आहे त्याचा फायदा त्यांना स्मार्ट फ्लिट कंट्रोल लॉजिस्टिक चे स्मार्ट स्टेटस अपडेट आणि फ्युचर मार्केट डिमांड मिळवण्यासाठी होतो स्मार्ट वेअर हाऊसिंग साठी देखील वेअर हाऊस ऑटोमेशन आणि ह्युमन मशीन इंटरॅक्शन या प्रकारचे टेक्नॉलॉजिकल ड्रायव्हर्स वापरले जातात वेअर हाऊसेस देखील रोबोट इक्विप गुड स्टोरेज कॅपॅसिटी आणि पिक अप फॅसिलिटी असलेले असतात ओव्हर ऑल या सगळ्या गोष्टींचा उद्देश लोअर ऑपरेशन कॉस्ट आणि फास्टर ऑपरेटिंग टाईम मिळवणे असा असतो जेणेकरून ओव्हर ऑल ऑपरेशन्स इम्प्रोवमेंट करता येईल बोईंग हे स्वतःचे एअरक्राफ्ट असलेली एअर स्पेस मधली मोठी कंपनी आहे बोईंग कंपनीने आय ओ टी वेगवेगळ्या क्षेत्रात समाविष्ट केले आहे त्याचा फायदा त्यांना प्रोसेस इफिशियंशी मशीन ऑपरेशनल इफिशियंशी प्रोडक्शन प्रोसेस इत्यादी गोष्टी इम्प्रोवमेंट करण्यासाठी झाला आहे बोईंग कंपनीकडे स्मार्ट आणि डिजिटल मनुफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे त्याचा फायदा त्यांना एअर क्राफ्ट सुटे पार्ट बनवण्यासाठी आणि एअरक्राफ्ट असेंबली साठी होतो सेन्सर्स आणि अॅक्ट्युएटर्स यांच्या समावेशाने बोईंग कंपनीने स्मार्ट प्रोसेस मिळवल्या आहेत या स्मार्ट प्रोसेस म्हणजे आणि फॅक्टरिंग प्रोसेस मधील इफिशियंशी ओव्हर ऑल लोअर असेम्ब्ली डिले लोअर रिस्पॉन्स टाईम मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मधल्या एरर कमी होणे आणि प्रोडक्शन कॅपाबिलिटी इंनहन्सिंग इत्यादी होय सिस्को आणि फॅनयुसी या टेलिकॉम सेक्टर मधल्या कंपन्या आहेत इंडस्ट्रियल फॅसिलिटी मधल्या डाऊन टाईम कमी होण्याच्या उद्देशाने त्यांनी स्मार्ट फॅक्टरी डेव्हलप केले आहे त्यांचे मुख्य टेक्निकल ड्रायव्हर्स म्हणजे सेन्सर्स इक्विप रोबोटिक्स मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आणि क्लाऊड आधारित एनालिटिक्स हे आहेत त्याचा फायदा त्यांना प्रिडीक्टिव्ह मेंटेनन्स आणि फेलयुअर फोरकास्टिंग यासाठी होतो प्रिडीक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे मशीन फेल होण्याआधीच त्याची सुयोग्य कारणं माहित असणे मशीनला केव्हा मेंटेन मेन्टेनन्स लागू शकतो याबद्दलची कल्पना आधीच असणे इत्यादी अशा प्रकारच्या मेंटेनन्स मुळे मशीन चा डाऊन टाईम कमी होतो कारण मशीनचे भविष्यात फेल होऊ शकणारे पार्ट आपण आधीच रिप्लेस करू शकतो जेणेकरून संपूर्ण सिस्टम डाऊन होत नाही अशाप्रकारे याठिकाणी आपण सिस्टीम चा डाऊन टाईम कमी करण्याचा प्रयत्न करतो हिताची ही देखील एक मोठी आणि वेल नोन कंपनी आहे आणि ही कंपनी इंटिग्रेटेड आयआयओटी सोल्यूशन्स देखील समाविष्ट करीत आहे त्यांच्याकडे लुमाडा आयओटी प्लॅटफॉर्म आहे आणि त्यांच्या आयआयओटी सोल्यूशनमध्ये हे प्लॅटफॉर्म आयआयओटी सोल्यूशन्स साठी की ड्राइव्हर आहे हे प्लॅटफॉर्म एआय आधारित एडव्हान्स एनालिटिक्स प्रोव्हाइड प्रदान करते जे भविष्यात एखाद्या विशिष्ट गोष्टी घडण्यापूर्वी आणि त्यानंतर आवश्यक कारवाई करण्याच्या प्रिडीटिंग करण्यात मदत करते त्यांच्या आयआयओटी प्लॅटफॉर्ममध्ये असलेले दुसरा प्लॅटफॉर्म म्हणजे सोल्यूशन कोर ज्यामध्ये कस्टम सर्विस साठी रिप्ले केबल आहेत म्हणूनच आयआयओटी सोल्यूशनच्या समावेशा द्वारे त्यांना प्रोडक्शन एक्सेलरेशन प्रवेग प्राप्त करायचे आहे म्हणूनच यूजरच्या एप्लीकेशनच्या गरजेनुसार ते एक्सेलरेशन पद्धतीने बाजारात इफिशियंट प्रोडक्शन देण्यास सक्षम आहेत जॉन डीरे एग्रीकल्चर स्पेस मधील एक कंपनी आहे त्यांच्याकडे ट्रॅक्टर सारखे वेगळ्या प्रकारचे प्रिसिजन अग्रिकल्चर साठीचे इक्विपमेंट आहेत तसेच जॉन डीरे कडे ट्रॅडिशनल पद्धतीने तयार केलेले हेवी मशनरी आहेत ही मशीन्स वेगवेगळ्या सेन्सर आणि जीपीएस सारख्या इतर इतर उपकरणांनी इक्विप आहेत या प्रकारचे मशीन रिअल टाइम ट्रेकिंगसाठी तसेच त्यांची हेल्थ मॉनिटरिंग करण्यासाठी त्यांच्यावर टेलिमॅटिक सोल्युशन डीप्लाय केले आहेत हे टेलिमॅटिक सोल्यूशन्स फोरकास्ट मेंटेनन्स करण्यास मदत करू शकतात त्यांच्याकडे बेल मोबाइल अॅप आहे त्याचा उपयोग जिओ टॅगिंग आणि उत्पन्नाच्या फोरकास्टिंगसाठी वापरला जातो त्यांच्याकडे ट्रॅक्टरला स्मार्ट बनविण्यासाठी भिन्न उपाय देखील आहेत उदाहरणार्थ ट्रॅक्टरना नेव्हिगेशनमध्ये मदत करण्यासाठी काही प्रकारचे रिमोट कंट्रोल इक्विपमेंट जोडलेली आहेत आजकाल ते सेल्फ ड्रायव्हिंग ट्रॅक्टर प्रोजेक्टवर काम करत आहेत म्हणून सेल्फ ड्राईव्हिंग ट्रॅक्टर सेल्फ ड्रायव्हिंग कार सारखे आहे एयर अॅज अ सर्विस चे काम केसर कोम्प्रेसप्रेसन करीत आहे ही एयर कंप्रेसर मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी आहे आज काल बरेचसे एअर कॉम्प्रेसर सेन्सर इक्विप असतात त्याचा उपयोग भविष्यात एखाद्या विशिष्ट गोष्टी घडण्यापूर्वी आणि त्यानंतर आवश्यक कारवाई करण्याच्या प्रिडीटिंग करण्यात डाऊन टाईम कमी करण्यास मेंटेनन्स कॉस्ट कमी करणे होतो एयर अॅज अ सर्विस या प्रकारात कंपन्यांकडून प्रती क्युबिक मीटर हवेसाठी कॉम्प्रेसर वापर करताना वापरण्यासाठी दिले जातात अशा प्रकारे एयर अॅज अ सर्विस प्रदान करून कंपनीला रेवेन्यू मिळतो रियल टाइम इनोव्हेशन ही एक स्मार्ट एनर्जी मॅनेजमेंट स्पेस मधील कंपनी आहे त्यांच्याकडे भिन्न अॅप्स आणि डिव्हाइस मिळून एक सोल्यूशन आहे जो कॉन्सेक्स्ट डीडीएस आहे हे अॅप्स आणि भिन्न डिव्हाइसेस ते वेगवेगळ्या इक्विपमेंटमधून हा सर्व डेटा कलेक्ट करतात आणि यावर क्लाऊड कम्प्युटिंग आधारित एनालिटिक्स केली जातात डेटा अनालिसेस योजना स्मार्ट पद्धतीने ऍक्शन आणि डिसिजन घेणे घेण्यास मदत करते कोमात्सू ही एक कंपनी आहे जी खाण क्षेत्रातील हेवी इक्विपमेंट मध्ये आहे वेगवेगळे सेन्सर आणि अॅक्ट्युएटर्सच्या मदतीने त्यांची इक्विपमेंट स्मार्ट बनविली जातात मशीन कडून कलेक्ट केलेला डेटा इंटेलिजंट ऍक्शन घेण्यासाठी वापरला जातो प्रिडीक्टिव्ह मशीन परफॉर्मन्स पद्धतीने हायर प्रॉफिट मिळवला जातो ही कंपनी आय ओ टी सोल्यूशन्स त्याच्या मदतीने एन्व्हायरमेंटल इशू एड्रेस करतात उदाहरणार्थ धूळ आणि इग्निशनसाठी मशिनरीचे दृश्यमानता सुधारण्यासाठी आय ओ टी सोल्यूशन्सचा वापर करतात त्यांची रोबोट इंटरनेट इक्विप मशिनरी आहेत त्यांच्याकडे वायरलेस सेन्सर डीप्लाय केलेले सेल्फ ड्रायव्हिंग ट्रक आहेत व्हिज्युअलायझेशन आणि कोलाबरेशन यांच्या मदतीने सेंट्रल कंट्रोल फॅसिलिटी असलेली रिओ टिंटो ही एक मायनिंग सेक्टर मधली कंपनी आहे त्यांच्याकडे रिअल टाईम मॉनिटरिंग आणि सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन कॅपेबिलीटि आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या सिस्टम आहेत उदाहरणार्थ ऑटोनॉमस हलाज सिस्टम जी ऑटोनॉमस ट्रक फ्लिट आहे ऑटोनॉमस ड्रिलिंग सिस्टम जे खाण ड्रिलिंग कंट्रोल ऑपरेशनमध्ये रिमोट सक्षम करते स्टॅन्ली ब्लॅक अँड डेकर ही कंपनीची आणखी एक कंपनी आहे ती स्मार्ट कन्स्ट्रक्शन आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे येथे देखील आयओटीच्या स्थापनेच्या दृष्टीने त्यांचे सोल्यूशन्स आहे उदाहरणार्थ इनोव्हेशन क्षेत्रात त्यांच्याकडे प्रॉडक्ट असेंब्ली ऑटोमोटिव्ह त्यानंतर कॉम्प्युटर होम अप्लायन्स टेलिकम्युनिकेशन सोलर पॅनेल्स आदी सोल्यूशन्स आहेत ऑईल अँड गॅस इंडस्ट्रीच्या हाय क्वॉलिटी रिलायबल पाईप लाईन मॉनिटरिंग साठी तसेच इक्विपमेंट रिलेटेड सोल्युशन आणि कन्स्ट्रक्शन व मेंटेनन्स साठी त्यांच्याकडे सोल्युशन्स आहेत हळूहळू कंपनी लाईटवेट व्हेईकल स्पेसमध्ये इको स्मार्ट इनोवेटीव सोल्युशन घेऊन येत आहेत त्याचा उपयोग कार्बन कार्बन फूटप्रिंट आणि एनर्जी रिक्वायरमेंट कमी करण्यासाठी होईल शेल ही ऑईल अँड गॅस इंडस्ट्री जगप्रसिद्ध क्षेत्रातील कंपनी आहे झालेले त्यांनी देखील ऑईल अँड गॅस सप्लाय साठी स्मार्ट सोल्युशन तयार करून ट्रान्सफॉर्मेशन केले आहे त्यांच्याकडे डिजिटल ऑईलफील्ड आहे त्याठिकाणी ऑईल अँड गॅस इंडस्ट्री मध्ये वापरल्या जाणाऱ्या सेन्सर्स इक्विप वेगवेगळ्या मशिनरी डीप्लाय केलेले आहेत तर त्यांच्याकडे स्मार्ट वाल्व्ह स्मार्ट स्मार्ट पंप आणि इतरही इक्विपमेंट आहेत ज्या वेगवेगळ्या शेतातून ऑईल अँड गॅस बाहेर काढण्यासाठी वापरले जातात नॉर्थ स्टार ब्ल्यू स्कोप ही कंपनी इंडस्ट्रियल सेफ्टी स्पेस मध्ये आहे आपल्याला माहिती आहे इंडस्ट्रीज रिलेटेड वर्क रिलेटेड डेट हा कॉमन प्रॉब्लेम आहे दिवसेंदिवस तो वाढत आहे या कंपनीच्या स्टॅटिस्टिक्स नुसार दर पंधरा सेकंदाला इंडस्ट्रीमध्ये हे वेगवेगळे एक्सीडेंट होत असतात त्यासाठी ही स्पेसिफिक कंपनी स्मार्ट वेअरेबल सेफ्टी गॅझेट्स घेऊन येत आहे ज्याचा उपयोग इंडस्ट्रियल वर्कर्सची इंडस्ट्रियल सेफ्टी सुधारण्यासाठी करू शकतात मुर्स्क स्मार्ट लॉजिस्टिक्स डोमेनची कंपनी आहे त्यांनी देखील एनालिटिक्सचा वापर करून कंटेनर रूट आणि फ्लूएल वापरासाठी साठी आयओटी आधारित स्मार्ट सोल्युशन तयार करून घेतले आहे कंटेनरच्या कंडीशन नुसार त्यांचा रिमोट कंट्रोल आणि मेंटेनन्स करणे शक्य आहे स्मार्ट कंटेनरचे रिमोट मॉनिटरिंग केले जाऊ शकते त्यांच्याकडे ड्राय कार्गो रेफ्रिजरेटेड कार्गो किंवा स्पेशल कार्गो अशा प्रकारचे कंटेनर असतात या प्रत्येक प्रकारच्या कार्गोचे त्यामध्ये डीप्लाय असलेल्या या स्मार्ट इक्विपमेंट च्या वापरा द्वारे रिमोट पद्धतीने मॉनिटरिंग केले जाऊ शकते त्यांच्याकडे स्मार्ट लॉजिस्टिक सोल्यूशन्स आहेत मॅग्ना स्टीयर स्मार्ट फॅक्टरी डोमेनमध्ये आहे त्यांच्याकडे संपूर्ण उत्पादन टाइमलाइनचे डिजिटल मॅपिंग आहे त्यांच्याकडे व्हेईकल इंजीनियरिंग सोल्युशन्स प्रोडक्ट प्रोडक्शन लाईन इम्पलेमेंटेशन सोल्युशन त्यांनी स्वतःच्या डेव्हलप केलेल्या इंटेलिजंट प्रोडक्शन सिस्टीम आहेत त्याचा फायदा त्यांना स्केल एबिलिटी एक्युरॅसी स्केलेबिलिटी रिलायबिलिटी आणि डायनामिक रिक्वायरमेंट मॅनेज करण्यासाठी होतो त्यांच्याकडे फॅक्टरीची पूर्ण ऑटोनोमी स्वायत्तता देखील आहे त्यांच्याकडे मनुष्यबळ मशीन्स आणि रिसोर्सेसचे नेटवर्क आहे त्यांच्याकडे ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम अल्टरनेटिव्ह एनर्जी स्टोरेज सिस्टम लाईट वेट डिझाईन आणि जॉइन सिस्टम सारखे उपाय आहेत गेहरिंग कनेक्टेड मॅन्युफॅक्चरिंगच्या स्पेस मध्ये आहे त्यांच्याकडे इंटरनेट इक्विप सेन्सर इक्विप मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम आहेत या सिस्टीम रीअल टाईममध्ये भरपूर डेटा स्ट्रीमिंग करतात त्यांच्याकडे रीअल टाईममध्ये कस्टमरसाठी मिसिंग फंक्शन्सलिटीजचा स्मार्ट प्रोजेक्शन आहे जो कस्टमरला रिअल टाइममध्ये या विविध सिस्टमद्वारे काय होत आहे हे जाणून घेण्यास मदत करतो अशाप्रकारे इफिशियंशी सुधारण्यात आणि प्रिसिजन सुस्पष्टता सुधारण्यात मदत करते वेगवेगळ्या मशीन पार्ट्स तसेच इतर वस्तूंचा ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग साठी बॉशकडे एक अतिशय इंटेलिजंट सेन्सर्स इक्विप सोल्युशन आहे त्याच्या मदतीने मशीनचे पार्ट ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करता येतात त्याचा फायदा सर्चिंग टाईम कमी करण्यास होतो तसेच चुकीचे टूल वापरले जाण्याचे रिस्क कमी होते या सोल्युशन चा फायदा असेट मॅनेजमेंट वर्क मॅनेजमेंट इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इम्प्रोवमेंट करण्यासाठी होतो त्यांच्याकडे सर्व्हिस सोल्यूशन म्हणून टूल देखील आहेत जे एक नवीन बिझनेस मॉडेल आहे त्याचा उपयोग प्रोडक्शन कॅपॅसिटी इफिशियंशी सुधारण्यास सेफ्टी वाढविण्यात आणि प्रोडक्शन क्वालिटी सुधारण्यास मदत करू शकते ही कंपनी कनेक्टेड रोबोटिक्स डोमेनमध्ये आहे त्यांच्याकडे कनेक्टेड रोबोट असलेली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इम्प्रोवमेंट करण्यासाठी सिस्टम आहे त्याचा फायदा आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ला लागणारा वेळ कमी करण्यासाठी होतो कुका आर्किटेक्चर हे कनेक्टेड रोबोटिक्स च्या साह्याने फास्ट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस साठी ओळखले जाते आर्किटेक्चर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेंसर मिडल वेअर आणि फॉग नोड आहे फॉग नोड लोकल लेवल ला सेंसर जवळ डेटा प्रोसेसिंग करतो त्यानंतर क्लाऊड आधारित एनालिटिक्स केले जाते त्यांच्याकडे सॉफ्टवेअर ऍज ए सर्व्हिस आणि इन्फ्रास्ट्रक्चर ऍज अ सर्व्हिस यासारख्या विविध पायाभूत सुविधा सोल्यूशन्सचे संयोजन आहे यासह या लेक्चर चा शेवट करतो लेक्चर मध्ये यापैकी काही संदर्भ वापरले आहेत आपण इंडस्ट्रीमधील वेगवेगळे सोल्युशन पाहिलेत आणि आपणास स्वारस्य असल्यास ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये असलेले वेगवेगळे सोल्युशन एक मुख्य आकर्षण आहे इंडस्ट्रीमध्ये बरेच काम चालू आहे इंडस्ट्री हळूहळू दोन इंडस्ट्री 4 0 मध्ये बदलत आहे आपल्याला स्वारस्य असल्यास कृपया या कंपनी वेबसाइटना त्यांच्या स्मार्ट सिस्टम आणि त्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या तर हे वेगवेगळे संदर्भ आहेत